पेशी संवर्धन तंत्रज्ञानाच्या व्याख्यान माले मध्ये आपले स्वागत आहे जर आपल्याला आठवत असेल तर शेवटच्या वर्गात आपण ठराविक प्रणाली बद्दल शिकलो आणि नंतर आपण असे ठरवले की या व्याख्याना मध्ये आपण ठराविक प्रणालीचे निर्माण आणि ती कशी साध्य करायची याबद्दल जाणून घेऊ आता आपण ठराविक प्रणालीबाबत बोलत आहोत पेशी संवर्धन तंत्रज्ञानाच्या भागधारकां बाबत आपण पाहू की औषध उद्योग हा त्यातील सर्वात मोठा भाग धारक आहे असे का आहे कारण कोणत्याही औषधाचा शोध हा वेगवेगळ्या वाहिन्या आणि प्रक्रियांमधून जातो तर सर्वप्रथम रसायन शास्त्रज्ञ एखाद्या विशिष्ट y रोगासाठी x संख्या असलेले रेणू तयार करतात किंवा x संख्या असलेले रेणू निसर्गातून मिळवतात किंवा काही विशिष्ट स्त्रोतं मार्फत विशिष्ट प्रकारच्या वातावरणामध्ये पॅथॉलॉजिकल परिस्थितीमध्ये ते तयार करतात तरी तयार झालेल्या औषधाची चाचणी करणे आवश्यक आहे परंतु अशा प्रकारची चाचणी ही सरळ प्राण्यांवर करता येऊ शकत नाही त्याकरिता त्यांना पेशी संवर्धन चाचणी किंवा इन विट्रो पेशी चाचणी घेता येते जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर त्यांना खाली ठेवण्यास सुरु करा तर आज आपण आठवडा 5 व्याख्यान 2 येथे आहोत आता आज आपण एक म्हणजे ठराविक प्रणाली ची निर्मिती सुरू करू दुसरे ती कशी काम करते आणि ती का गरजेची आहे व ती आपण कशी साध्य करू शकतो हे पाहू आता जसे मी तुम्हाला सांगितले होते की आपण जाणीवपूर्वक आधी औषध निर्माण उद्योग आणि त्या संदर्भातील प्रक्रिया याबद्दल पाहू प्राण्यांवर चाचण्या करण्यापूर्वी पेशी संवर्धन चाचण्या कराव्या लागतात की ज्या प्रयोगशाळे मध्ये इन वित्रो पद्धतीने केल्या जातात आणि आता पेशी संवर्धन तंत्रज्ञानावर जास्त भार आला आहे तर आता यावर माझे असे मत आहे की आमच्या म्हणण्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आमची वैचारिक प्रक्रिया जाणून घेणे गरजेचे आहे तर आपण एक उदाहरण पाहू आम्हाला एक मुद्दा सिद्ध करायचा आहे चला आपण असं म्हणू एखादी पद्धत ही अल्झायमर हा आजार होऊ नये म्हणून एक औषध तयार करत आहे आता तुम्हाला या औषधाची चाचणी करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला इन वित्रो आखणी करावी लागेल तसेच या मुद्द्यांबाबत पुढे पाहू उदाहरणार्थ आपल्या उद्योगांमध्ये आपण एक काल्पनिक बाब लक्षात घेऊ या काल्पनिक बाबीचा किंवा गृहीतक बाबीचा आपल्याला ठराविक पद्धत जाणून घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो तर आपण पुन्हा एकदा ठराविक प्रणालीकडे येऊ पण एका वेगळ्या पद्धतीने तर आता लक्ष द्या उदाहरणार्थ औषध शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आपलं ध्येय आहे की अल्झायमर या रोगाच्या विरुद्ध x एवढे औषध सादर करणे चला आता आपण पाहुया आपल्याला काय गरजेचे आहे तर आता आपल्याला प्रक्रिया माहिती आहे आपल्याला इन वित्रो चाचण्या आणि इन विवो चाचण्या घेणे गरजेचे आहे आणि त्या अनुक्रमांचे अनुसरण केले पाहिजे त्याचबरोबरीने लक्षात ठेवा अचूक इन वित्रो चाचणी घेतल्याशिवाय तुम्ही इन विवो चाचणी साठी थेट उडी घेऊ शकत नाही तर आता खरे उद्योगांमध्ये काय होते हे पाहू जेव्हा आपण अल्झायमर साठीच्या औषधांच्या सादरीकरण याबाबत बोलतो तेव्हा हे होण्यापूर्वी खूप सारे काम होणे गरजेचे आहे परंतु आपण आधी हे जाणून घेऊ की अल्जाइमर मध्ये नेमके होते काय तर यामध्ये तुम्ही तुमच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पल मज्जातंतू गमावली जर तुम्ही मेंदूकडे बारकाईने पाहिले हा तुमचा मेंदू आहे ही त्याची पृष्ठीय बाजू आहे जेव्हा तुम्ही मेंदूकडे वरच्या दिशेने पाहता तेव्हा तुम्हाला त्याची समोरील बाजू दिसते ही आहे त्याची समोरील बाजू आणि ही आहे त्याची पृष्ठीय बाजू आणि येथे याठिकाणी थोडासा खोल एक हिपोकॅम्पस भाग आहे तुमच्याकडे जोपर्यंत उत्कृष्ट शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य येत नाही तोपर्यंत तुम्ही हिप्पोकॅम्पस हा भाग वेगळा करू शकत नाही खरे पाहायला गेले तर हि ऊती वेगळे करण्यासाठी तुम्हाला थोडेसे खाली यावे लागेल आता अशांसाठी की ज्यांना थोडे माहित आहे आणि अशांसाठी की ज्यांना काहीच माहित नाही खरे म्हणजे अल्झायमर मध्ये नेमके होते काय ह्या पेशी की ज्या एका महत्त्वाच्या मज्जातंतू चा एक भाग आहे आणि ज्यांना एक विशिष्ट असा पिरामिडल भूमिती आहे हे पेशी शरीर पिरामिड सारखे दिसतात आणि त्या आकाराने मोठे असतात तरी ते दाखवल्याप्रमाणे त्या अशा दिसतात जर आपण बारकाईने पाहिले तर त्यांचा आकार पिरामिड सारखा असतो तर संरचनेत 3 आयामीपणा आहे तर त्यास पिरामिडल मज्जातंतू म्हणतात तर या पिरामिडल मज्जातंतू या संरचनेच्या आत परिक्रमेची एक मालिका तयार करतात ज्याला सीए 1 2 3 4 म्हणतात आणि अर्थातच तेथे डेंटेड गिरस नावाचा एक भाग आहे आणि हे पिरॅमिडल मज्जातंतू अल्झाइमरच्या जीवनातील एका ठराविक क्षणी मरणार असतात तर जेव्हा केव्हा आपण अल्झायमर बाबत बोलतो त्यावेळेस वाढत्या वयाशी संदर्भातील आजार म्हणून पाहतो खरंतर हा एक मज्जातंतूशी निगडीत विकृत आजार आहे दुसर्या शब्दात ही वृद्धत्व असणारी मज्जातंतू आहे जसे आपण वृद्ध होत असतो तेव्हा ते देखील वृद्ध होत असतात असे वृद्धत्व असणारे मज्जातंतू अज्ञात कारणांमुळे नष्ट होतात तर आता तुम्हाला या वृद्ध होणाऱ्या मज्जातंतू साठी एक औषध सादर करायचे आहे त्यासाठी याच ठिकाणी कोणत्या प्रकारच्या परिमानांचे अनुसरण केले जाते किंवा आता त्यात बदल होत आहे मी त्यातील एक पाळलं जाणारं परिमान सांगतो तर ही एक तुमची बाब आहे चला आता पाहू कोणत्या प्रकारचे परिमान लोक अनुसरतात तर प्रथमतः तुम्हाला एका हिप्पोकॅम्पस संवर्धन पेशींची गरज आहे तर खरं तर ते एक प्राथमिक संवर्धन आहे कारण त्याच्यामध्ये हिपोकॅम्पस पेशी रेषा किंवा त्यासारखे काही नाही कारण त्या पूर्णपणे विलग केलेल्या पेशी आहेत आता त्यानंतर तुम्हाला एक ठराविक माध्यम I ची गरज आहे त्यानंतर तुम्हाला एका व्यवस्थित चौथ्या सब स्ट्रेट ची व्यवस्थित वाढ दाखवणाऱ्या परिस्थितीची गरज आहे या सर्व कमीतकमी लागणाऱ्या गोष्टी आहेत कि ज्या पुढील प्रक्रियेसाठी फायदेशीर ठरतात तर पहा आता लोक काय करतात आता आपण सध्याची परिस्थिती काय आहे हे पाहू तर सध्याची परिस्थिती मी या बाजूला मांडतो आता तुमच्याकडे हिप्पोकॅम्पस संवर्धित पेशी आहेत की जे लोक गर्भाच्या अठराव्या दिवशी उंदराच्या गर्भातून मिळवतात खरा तर याचा अर्थ असा आहे तर जवळपास 21 ते 23 दिवस हा एका उंदराचा गर्भधारणेचा कालावधी असतो खरंतर इथे दोन शब्दांचा वापर केला जातो संपूर्ण कालचक्र हे दोन भागात विभाजित केले आहे एक आहे एक ते एकवीस दिवस आणि दुसरा आहे 21 ते 24 दिवस तर पहिले 14 दिवस जो गर्भ असतो त्याला आपण एम्ब्रियो भ्रुणम्हणतो आणि 14 व्या दिवसापासून जन्म होईपर्यंत त्याला आपण फिटस भ्रुण असे म्हणतो तरीही असा जवळपास उंदराचा गर्भधारणेचा कालावधी आहे आता जवळपास गर्भाच्या 18 व्या किंवा 17 व्या दिवशी हिप्पोकॅम्पस हा भाग पूर्णपणे विकसित होतो अशा वेळेस तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला त्या गर्भवती उंदराला मारावे लागेल तर मी आता पुढच्या स्लाइडवर जातो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजेल तर आता गर्भवती उंदीर ज्याला तुम्ही मारणार आहात तिला तुम्ही कुठल्या पद्धतीने मारणार आहात हे अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही co2 चा वापर करणार आहात की क्लोरोफॉर्म वापरणार आहात किंवा गर्भाशय ग्रीवा अव्यवस्था करणार आहात हे तुम्हाला नक्की करावे लागेल कारण ज्या कार्यपद्धतीने तुम्ही हे करणार आहात त्यानुसार तुम्ही तो गर्भ वेगळा करू शकता गर्भ वेगळा केल्यानंतर त्यातील मेंदू मधील हिप्पोकॅम्पस हा भाग विच्छेदित करा तर इथे तुमचा हा मेंदू आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ही त्याची पृष्ठ बाजू आणि ही त्याची समोरील बाजू आहे आणि आणि इथे तुमचा तुम्हाला पाहिजे असलेली ऊती आहे खरंतर तुम्हाला हिप्पोकॅम्पस बाजूला काढण्यासाठी खूप चांगल्या हातांची गरज आहे एकदा जर तुम्ही हा हिप्पोकॅम्पस बाजूला केला तर तो जवळपास असा दिसतो हा आहे आपण जो बोलत होतो त्या गर्भाचा हिप्पोकॅम्पस हिप्पोकॅम्पस हा शब्द बाहेरून आला आहे खरंतर याचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये पान घोडा असा आहे कारण त्याचा आकार हा जवळपास पान घोड्यासारखा आहे म्हणून त्याला हे नाव मिळाले आहे तरी इथे तुमचा वेगळा केलेला हिपोकॅम्पस उती आहे तर आता इथे तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही ही ऊती वेगळी करा माझा इथे वेगळा करा याचा अर्थ म्हणजे जर तुम्ही कल्पना करू शकाल तर ही ऊती म्हणजे मज्जातंतूंचे जाळे आहे की जे पिरॅमिदल मज्जातंतू मध्ये आहे हे पिरॅमिड खूप छोटे असतात परंतु त्यातील जाळे हे मोठे असतात ज्यावेळेस तुम्हाला वेगळे करत असता त्या वेळेस तुम्हाला प्रमुख्याने त्यामध्ये पेशी बाहेरील खूप सारे मॅट्रिक्स मिळेल इथे मी फक्त दोन ते तिन मज्जातंतू दाखवत आहे पण खरे तर त्या उती मध्ये तुम्हाला जवळपास हजारो असे मज्जातंतू मिळतात तर तुम्ही कुठलेही xyz तंत्र वापरू शकता तर इथे तुम्ही ज्या पेशी आहेत त्या वेगळ्या करता आणि तिथे तुम्ही एक पेशीय निलंबन करता तर आता इथे तुम्हाला काय साध्य करायचे आहे तुमच्याकडे सर्व वेगळ्या केलेल्या पेशी आहेत परंतु ही सर्व प्रक्रिया करत असताना त्यातील काही भाग हा मोडू शकतो तर एक पेशीय निलंबनामध्ये असा भाग मोडणे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक स्वतंत्र पेशी मिळते की ज्यामुळे तुम्ही एक पेशीय निलंबन करू शकता आता ज्यावेळेस आपण या भागाबद्दल बोलतो त्यावेळेस तुम्ही हे लक्षात घ्यायला हवे ही आपल्याकडे हे सर्व करण्यासाठी काही पर्याय आहेत त्यातील एक म्हणजे यांत्रिक रीत्या हे सर्व वेगळे करणे म्हणजे ऊतीचे यांत्रिक पद्धतीने विलगीकरण तर आता तुम्ही तिचे यांत्रिकीकरणाने विलगीकरण करता कारण ही ऊति जी आहे ती खूप नाजूक आहे तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही येथे एका बिंदू काचा वापर करू शकता की ज्याचे टोक हे थोडेसे कापलेले असेल तर आता तुमच्याकडे एक छोटासा पांढरा छेद आहे आणि इथे तुमच्या माध्यमा मध्ये तुमची ऊती आहे तर आता याबरोबर तुम्हाला तुम ची ऊती ही आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत अशा पद्धतीने तुम्ही ती एक पेशीय निलंबनातून मिळवू शकता तर आता हा एक प्रकारचा कात्रण बल आहे की ज्यामुळे तुमची उती मोडू शकते तसे पाहायला गेले तर ही एका प्रकारची क्रूर शक्ती आहे परंतु हीच क्रूर शक्ती पद्धत या अशा पद्धतींच्या नाजूक ऊती करता कार्य करते त्याचप्रमाणे ही हिपोकॅम्पस मज्जातंतू साठी सुद्धा चांगली पद्धत आहे तर आता मी आजचा वर्ग बंद करतो आहे पुढच्या वर्गामध्ये आपण हे पाहू की ही ऊती आहे ही कशी तयार केली जाऊ शकेल आणि त्यासाठी कुठली पद्धत वापरता येईल पेशीचे प्लेट नियम सुरू करण्याअगोदर जर आपण एक स्लाईड मागे गेलो तर आधीच मी वयाशी संबंधित विलगीकरण यांच्या नियमांबद्दल उल्लेख केला होता तर आता आपण विलगीकरण याच्या नियमांबद्दल बोलूया तर हा तुमचा नकाशा आहे की जो तुम्हाला तुमच्या ध्यानात ठेवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पुढची व्याख्याने समजायला सोपे जातील तर आता मी इथे बंद करत आहे याच हिप्पोकॅम्पस पासून आपण पुन्हा सुरू करू आणि आपण याबद्दलही बोललो की सध्याच्या उद्योगांना कुठल्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे तर आता आपण येथे थांबू